आता आपण एमकयुटीटी कडे वळूया याचे कोणते मानक आहेत आणि यातील कोणते मानक एमकयुटीटी वापरात आणते ते पाहू या समजा प्रोटोकोल आणि त्या संबन्धित कमांड विकसित करण्यासाठी प्रोटोकोलचा कोणता भाग तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे तर मानक चांगल्या प्रकारे ज्ञात असले पाहिजे जे खरोखर कोणत्याही गोष्टीचा आधार आहे आता मी तुम्हाला एक मानक दाखवतो जो कि मानक ओएसिस आहे त्याला दुसरे मानक असे म्हटले जाते आणि ज्याची सध्याची आवृत्ती एमकयुटीटी ३ १ MQTT 3 1 आहे जर आपण या मानकांचा विचार केला तर हा तुम्हाला प्रोटोकॉलबद्दल विस्तृत माहिती देऊ शकतो हा ऍब्स्ट्रॅकट मी पाहिलेल्या ऍब्स्ट्रॅकटमधील सर्वोत्तम आहे जो प्रोटोकॉलबद्दल संपूर्ण माहिती देतो मी नुकतेच याबद्दल वाचले आहे हे या गोष्टीचे वास्तविक आकर्षण आहे हे एक क्लाईंट सर्व्हर सबस्क्राइब मेसेजिंग प्रोटोकॉल प्रकाशन आहे जे अगदी चांगले लिहिले गेले आहे वजनाने हलके मुक्त सोपी आणि डिझाइन द्वारे वापरण्यासाठी डिझाइन केले आहे जेणेकरून अंमलबजावणी करणे सोपे होईल बऱ्याच वेळा याचे वैशिष्ट्ये आदर्श आहेत जसे कि मशीन टू मशीन संवादामध्ये इंटरनेट ऑफ थिंग्स मध्ये जेथे एक लहान कोड फूटप्रिंट आवश्यक आहे किंवा नेटवर्क बँडविड्थ प्रीमियमवर आहे प्रोटोकॉल हा टिसीपी आयपी वर किंवा इतर नेटवर्कवर रन होतो तसेच हा लॉसलेस दुहेरी कनेक्शन प्रदान करतो त्याच्या सहाय्यक वैशिष्ट्यांमधे सदस्यता घेणे संदेशाचा नमुना प्रकाशित करणे समाविष्ट आहे जे एकाकडून अनेकांना संदेश वितरण करते आणि एप्लिकेशन्सला डिकॉप्लींग प्रदान करते मेसेजिंग ट्रान्सपोर्ट जो पेलोडच्या सामग्रीस अग्नोस्टिक असणारे संदेश वितरणासाठी सेवेचे 3 गुण आपल्याला हे चांगले माहित आहेत याचे आम्ही काही प्रात्यक्षिक पाहिलेले आहेत ऑपरेटिंग एन्व्हायर्मेंटच्या सर्वोत्तम प्रयत्नांनुसार संदेश वितरित केल्यावर तोटा होऊ शकतो उदाहरणार्थ या सभोवतालच्या सेन्सर डेटासह स्तर वाचले जाऊ शकते जेथे वैयक्तिक वाचन गमावले तर हरकत नाही कारण पुढील वाचन लवकरच प्रकाशित होईल जेंव्हा तुम्ही सभोवतालच्या वातावरणातील तापमान मोजत असता तेंव्हा तापमान एकदम अचानक बदलत नसत जरी एखादा पॅकेट हरवला तरी फारसा फरक पडत नाही जिथे कमीत कमी एकदा संदेश येण्याची खात्री असते तिथे डुप्लिकेट्स संदेश येऊ शकतात परंतु तिथे सेन्सर डेटा असलेले अनेक संदेश प्रत्यक्षात आले तर काहीच नुकसान होणार नाही तर अशा परिस्थितीत तुम्हाला काही फरक पडत नाही जर एकाच प्रकारचे संदेश असले तरी आपल्याकडे असे अनेक संदेश फिल्टर करून व ते संदेश काढून टाकण्याची बुद्धिमत्ता आहे जी आपण प्रत्यक्षात करू शकता अशी यंत्रणा आहे जेव्हा आरएफला एकदा संदेश निश्चित केला गेला की फक्त एकदाच या स्तराचा वापर केला जाऊ शकतो कारण डुप्लिकेट किंवा गमावलेल्या संदेशामुळे चुकीचे शुल्क लागू होऊ शकते तुम्हाला साहजिकच आपल्या एकाच युटिलिटी बिलासाठी दोनदा रक्कम द्यावी अशी तुमची इच्छा नसते किंवा तुम्हाला आवडणारही नाही एनर्जी मीटर्स ज्यामध्ये एमकयुटीटी अँप्लिकेशन वापरले जाते जो तुमचे युटिलिटी बिल पाठवतो त्या बाबतीत त्याने दोनदा करावे असे वाटत नाही लहान ट्रान्सपोर्ट ओव्हरहेड आणि प्रोटोकॉल एक्सचेंज नेटवर्क ट्रॅफिक कमी करतात हि एक यंत्रणा आहे जी असामान्य डिस्कनेक्शन झाल्यावर स्वारस्य असलेल्या पक्षांना सूचित करते हा सुंदर ऍब्स्ट्रॅकट आहे जो प्रोटोकॉल बद्दल खूप काही सांगतो तुम्ही हा दस्तवेज अत्यंत सखोल व विस्तृतपणे वाचू शकता सहज जर तुम्ही माहितीचा तक्ता पहिला तर एमक्यूटीटीचे ऑर्गनायझेशन संज्ञा डेटा रिप्रेझेंटेशन एमक्यूटीटीचे कंट्रोल पॅकेट त्यानंतर कंट्रोल पॅकेट मागील वेळेस पाहिलेला संदेश जोडतो कोनाक एक्नॉलेज कनेक्शन प्रकाशनासाठी विनंती करतो प्रकाशित मेसेज पब बँक व त्याची पोच प्रकाशित करतो पब ब्रेक प्रकाशन योग्य प्राप्त होते मग पब्रेल प्रकाशित होते पब कॉम्प पूर्ण प्रकाशित होते टॉपिकला सबस्क्राइब करा सबबॅक एक्नॉलेजमेंट सबस्क्राइब करते टॉपिकला अनसबस्क्राइब करा अनसबबॅक एक्नॉलेजमेंट अनसबस्क्राइब करते पिंगरेक पिंगसाठी विनंती करत आणि पिंगरेस्पला रिस्पोन्स करते सर्वर सूचना डिस्कनेक्ट करते आणि क्वालिटी ऑफ सर्विस ०१२ टॉपिकचे नाव आणि टॉपिक फिल्टर व त्रुटी काढणे तसेच ग्राहकाचे प्रमाणीकरण करते सर्वरचे प्रमाणीकरण क्लाईंटद्वारे केले जाते तर हे सर्व पाचव्या श्रेणीच्या अंतर्गत येत आहे जे सुरक्षितता आहे मी असे म्हणू शकतो कि तुम्ही सर्व काही हाताळू शकता परंतु आपल्यास या सुरक्षिततेचा भाग योग्य प्रकारे हाताळणे हे आपणास माहितच आहे कारण ही गोष्ट प्रोटोकॉल आहे म्हणजे मी तुम्हाला बरीच प्रात्यक्षिके दाखवू शकतो मला खात्री आहे की आपण खूप लवकर ते समजून घ्याल परंतु आपण सुरक्षेसाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे मी हे तुम्हाला सांगू शकतो कि आयओटी यशस्वीरीत्या वापरायचा असेल तर त्याची सुरक्षा यशस्वीरीत्या हाताळता आली पाहिजे हा मोठा स्तंभ आहे ऊर्जा एक मोठा आधारस्तंभ आहे सुरक्षा हा आणखी एक मोठा आधारस्तंभ आहे या दोन आवश्यक गोष्टी पूर्ण केल्या पाहिजेत यामध्ये आपण नावीन्यपूर्ण शोध लावून आयओटी सिस्टममध्ये आपण सुरक्षितता कशी आणू शकता सुरक्षारहित आयओटी पॉवर हाताळता न येणारी विश्लेषण न करता येणारी माहिती व्यवस्थित न समजणारी आयओटी काही कामाची नाही त्या करीता डेटा अन्यालीस्टची गरज असते जो या सर्व गोष्टीची काळजी घेतो डेटा हाताळणे बर्याच गेटवेवर होते आणि आपण सुरक्षित डेटा कम्युनिकेशन हाताळण्यास सक्षम असणे आवश्यक आहे तर सुरक्षितता हा एक मोठा आधारस्तंभ आहे ज्याची आपल्याला दहा वर्षांच्या कालावधीसाठी आवश्यकता आहे त्याकरिता तुम्हाला ऊर्जा व्यवस्थापन व पॉवरचे व्यवस्थापन देखील गरजेचे आहे आयोटिच्या यशासाठी या सर्व आधारस्तंभाने एकत्र काम करणे गरजेचे आहे हा भाग ५ समजण्यासाठी कृपया पुरेसा वेळ द्या मी तुम्हाला काही प्रात्यक्षिक करताना मदत करेन आमच्या प्रकल्प कर्मचारी कुमारी तेजस्विनीने बराचसा वेळ यासाठी व्यतीत केला आहे आम्ही तुम्हाला काही प्रात्यक्षिक ताबडतोब दाखवू यामुळे पूर्ण समस्या तर सुटणार नाही म्हणून तुम्हाला हा भाग व हा विषय समजून घेणे गरजेचे आहे तसेच या विषयावर प्रश्नांची उत्तर देण्यास आम्हाला आवडेल हे अत्यंत महत्वाचे आहे त्यामुळे आपण येथे थोडेसे पाठ ५ कडे लक्ष देऊ पाठ ६ हा वेब सॉकेट आहे जो कोणतेही रिअल टाइमलेस दुहेरी डेटा ट्रान्स्फर जो एमक्यूटीटीचा रियल टाइम मधील एन्व्हायरमेंट वापरासंबंधी आहे दुहेरी हस्तांतरण समजून घ्यायचे असेल तर जो धडा क्रमांक ६ आहे तो वेब सॉकेट वर आहे जर आपल्याकडे वेळ असेल तर थोडा वेळ आणखी त्यावर व्यतीत करू बाकी सर्व गोष्टी साधे सरळ आहेत पुष्टीकरण आणि अनुरुप लक्ष्य आणि एमक्यूटीटी सर्व्हर एमक्यूटीटी क्लाईंट इत्यादी मला असे वाटते कि तुम्ही सुरक्षितताबद्दल सखोलपणे समजून घेतले पाहिजे त्याचबरोबर मला तुमचे लक्ष एमक्यूटीटीकडे वळवायचे आहे या प्रोटोकॉलला वापरण्यासाठी लहान कोड फुटप्रिंटआवश्यक आहे व नेटवर्क बँडविड्थ प्रीमियमवर असणे गरजेचे आहे एमक्यूटीटी इथे का लिस्टेड झाली आहे आणि हि टीसीपी आय पी वर रन होते तसेच बऱ्याच परिस्थितीमध्ये हि आदर्श आहे मी तुम्हाला वेबवर पाहिलेली एक गोष्ट सांगतो व काही आकडेवारीही दाखवतो आपण एक नवीन पृष्ठ घेऊ जेणेकरुन आम्ही हे पूर्णपणे समजून घेण्यास सक्षम होऊ आता आपण एक नवीन पृष्ठापासून सुरुवात करू समजा एका बाजूस एचटीटीपी आहे आणि दुसऱ्या बाजूस एमक्यूटीटी आहे हा पब सब आहे बाकीचे नमुने प्रतिमानासाठी हस्तांतरित करा तुम्हाला एक डेटा हवा आहे ज्याच्या तुलनेसाठी 302 बाईट लागणार आहे ही माहिती मला वेब वरून मिळाली परंतु तुम्ही प्रत्यक्ष याचा पडताळा करून पाहू शकता तुम्हाला या करीता 68 बाईट लागतील समजा तुम्हाला एक सिंगल डेटा पाठवायचा असेल तर तुम्हाला ३२० बाईट लागतील आणि येथे फक्त 47 बाईट्स आहेत तुम्हाला १०० डेटाचे तुकडे हवे असतील तर १२६०० बाईटस लागतील आणि येथे 2445 बाइट्स आहेत तर तुम्ही अशा प्रकारे हे करू शकता जो या गोष्टीचा सूचक आहे की जर एमक्यूटीटी हा निर्विवाद विजेता असेल तर तो विजेता असेल आणि ऍबस्ट्रॅक्ट मध्ये जे काही लिहिले आहे त्याला हा योग्य न्याय देतो परंतु आपण सेन्सर डेटा सेन्सर नेटवर्क याच्यासाठी एमक्यूटीटी का वापरतो कारण हा अत्यंत लहान डेटा पॅकेट साईज मध्ये येतो आणि डेटा बायनरी फॉर्ममध्ये पाठवतो आणि तुम्ही याची तुलना एचटीटीपी प्रोटोकॉल आर्किटेक्चरशी अजिबात करू शकत नाही पण लक्षात ठेवा सुरक्षेच्या बाबतीत आपण कोणतीही तडजोड करू शकत नाही मी तुम्हाला आवर्जून सांगतो की एचटीटीपी या क्षेत्रात हे एमक्यूटीटी सारखे प्रोटोकॉल असणे खूप गरजेचे व अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे एमक्यूटीटीचा पाठ स्टॅंडर्डच्या दृष्टीने हा खूप किचकट भाग आहे त्यामुळे तुम्ही या पाठचा विचार करून यामध्ये सुरक्षा कशी वाढवू शकता हे पहावे लागेल म्हणून सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करायची नाही पण त्याच वेळेस पेलोडमध्ये रिडक्शन केल्याने तुम्हाला लवचिकता प्राप्त होते ज्यामुळे सेंसर नेटवर्कसाठी अनुकूल होते हे लो बँडविड्थ लिंकसाठी अनुकूल होते म्हणजेच आयओटी मध्ये असलेल्या लो फूटप्रिंट सिस्टीम साठी हे अनुकूल होते जे मुख्यत थोडेसे सेन्सिंग आणि थोडेसे कम्युनिकेशन थोडेसे कॉम्प्युटिंग कम्युनिकेशन आणि थोडेसे विशिष्ट ऍक्टिव्हिटी कंट्रोल अत्यंत चांगल्या पद्धतीने करते कारण हे सबस्क्राईब लेख प्रतिमान प्रकाशित करते आणि हे एका पासून अनेक करू शकते जे शक्य नाही एचटीटीपीच्या केसमध्ये हा टीसीपी वापरतो प्रकाशक आणि सबस्क्राईबर यांच्यामध्ये होणारा व्यवहार ब्रोकर मार्फत होतो जो खूप मोठा फायदा आहे जेव्हा तुम्ही एमक्यूटीटी निवडता तेंव्हा अन्य प्रोटोकॉलच्या ऐवजी त्यावेळी या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात असले पाहिजे तर आपण एचटीटीपीच्या राहिलेल्या आर्किटेक्चर आणि एमक्यूटीटी पबसब आर्किटेक्चरबद्दल बोलायचे झाले तर इथे काही कामाच्या महत्वाच्या गोष्टी आहेत तर इथे यावर चर्चा करण्यापूर्वी हा एका चांगल्या स्वरूपात दस्तावेज प्रमाणे वाटतो हा एक सुंदर दस्तावेज बनवतो कारण हा दस्तावेजला फार महत्त्व देतो एचटीटीपीच्या केसमध्ये एक विनंती आणि एक रिस्पॉन्स असतो इथे मी सेन्सर डेटाच्या शोधात आहे प्रोटोकॉलमध्ये वापरल्या जाणाऱ्या डेटा संबंधित जसे की डेटाची संख्या सेन्सींग बाबतीत डेटाच्या बाबतीत थोडक्यात काय तर हे डेटा केंद्रीभूत आहे आणि खरोखर सबस्क्राईब प्रकाशित करतो दुसरी गोष्ट या एचटीटीपी मध्ये काही क्रियापदे वापरले जातात तुमच्याकडे एक पोस्ट आहे त्यानंतर तुम्ही ती पोस्ट हटविले आहे आणि अशा प्रकारे पोस्ट हटवले जातात तर असे हे क्रियापदे इथे वापरले जातात येथे आपल्याकडे खूप सोपी पबसबअनसब वगैरे आहे समजण्यास खूप साधा आणि सोपा असा प्रोटोकॉल आहे आणि हि मॅसेजची साईज आहे जरी तुम्ही मोठा मेसेज घेतला तरी त्याची साईज 2 बाईट पर्यंत असते किमान हेडर म्हणजे मी हेडरबद्दल विस्तृतपणे जात नाही पण तुम्ही जर दस्तावेजमध्ये पाहिल तर हेडरबद्दल सखोल माहिती मिळेल हा किमान हेडर पेक्षाही छोटा असतो मग सेवेच्या गुणवत्तेबद्दल काय तुम्ही असे म्हणू शकत नाही की दस्तावेज असा आला पाहिजे येथे मूलतः काहीही नाही पण तुमच्याकडे तीन स्तर आहेत बरोबर आणि तुम्ही डेटा वितरणाचा विचार केला तर येथे डेटा एकास एक आहे परंतु डिकपलिंगमुळे एकास अनेक करण्यास आपण सक्षम होतो तुम्ही जर हे वापरले तर याचे खूप मोठे फायदे आहेत जेव्हा आपण एमक्युटीटीच्या बाबतीत बोलतो तेव्हा तुम्हाला हा विचार येईल की एमक्युटीटी प्रोटोकॉल का वापरायचा तुम्ही जाण्यापुर्वी या काही गोष्टी तुम्हाला नक्की लक्षात ठेवावे लागतील परंतु तुम्हाला दुसरा एक प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो तो म्हणजे आपण एमक्युटीटी वरील चर्चेच्या आधी काही गोष्टी स्पष्ट करूया तसेच सेशन्स आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत त्याकरीता आपण सेशन्सकडे गांभीर्याने पाहू तर अटॅचमेंट ओळखण्यासाठी मी तुम्हाला सेशनकडे पाहण्यास सांगत आहे मी हे स्टॅंडर्ड दस्तावेज मधून प्रत घेतली आहे त्यामुळे तुम्हाला येथे काळजी करण्याचे काही कारण नाही त्यामुळे तुम्हाला फक्त सेशनकडे पाहून क्लाइंटचे अटॅचमेंट जे सर्वरला होत आहे ते ओळखण्याचे काम आहे आणि क्लाइंट व सर्वर यामध्ये जो संवाद होत आहे तो सेशनचा खूप महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे तुम्ही हे प्रकाशित करण्याचा विचार कराल परंतु मी हे स्पष्ट करण्याचा विचार करत नाही कारण यापूर्वीच आपण हे सबस्क्राईब केले आहे व संदेश राखून ठेवला आहे त्यामुळे मी तुम्हाला म्हणेन कि या गोष्टीकडे लक्ष द्या कारण या गोष्टी तुम्हाला प्रोटोकॉल संबंधी समजून घेण्यास मदत करतील तर ही एक गोष्ट आहे येथे अनेक मेसेजेस आहेत परंतु एमक्यूटीटीचे मेसेज पाहण्यास विसरू नका त्यानंतर तुमच्याकडे कोनॅक आहे आपण यापूर्वीच पाहिले आहे परंतु तुम्ही या सर्व गोष्टी पाहणार आहात आणि त्यानंतर तुम्ही उत्तमरीत्या प्रोटोकॉल समजून घेऊ शकता तेथे एक पॅकेटचा फॉरमॅट आहे जो तुम्ही सहज रीतीने पाहू शकता मी फार काळ मेसेज फॉरमॅट पाहण्यासाठी घालवू शकत नाही त्यामुळे कनेक्टला सुद्धा मेसेज फॉरमॅट आहे त्यामुळे तेथे मेसेजचे अनेक प्रकार असतात त्यानंतर तेथे वेगवेगळे मेसेज फिल्ड असतात त्यामुळे मी अधिक वेळ वाया न घालवता तुम्ही याकडे लक्ष द्याल अशी मी अपेक्षा करतो सिक्युरिटी संबंधित इतर गोष्टीकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला काही प्रात्यक्षिक दाखवतो त्याचबरोबर मी तुम्हाला एमक्यूटीटी बद्दल सांगेन कि या सर्व गोष्टींबाबत एमक्यूटीटी कशाप्रकारे चांगले आहे आणि त्याबरोबरच या सिस्टीमच्या क्षमता बद्दलही बोलू समजा रासबेरी पाई किंवा कोड रेड बोर्ड किंवा असे बोर्ड जे बीगल बोन ब्लॅक आर्डुऊस बोर्ड सारख्या असतात बीगल बोर्ड बीगल बोन ब्लॅक रासबेरीपाई वगैरे लिनक्स सारख्या सिस्टीमवर रन होतात एमक्यूटीटी लहान हार्डवेअर वर कशाप्रकारे काम करतात कारण तुम्ही सेंसर बद्दल बोलत आहात ते सेंसर वातावरण सेंस करून कशाप्रकारे एमक्यूटीटीच्या मार्फत डेटा पाठवतात लहान ठिपके वापरून बरोबर याच्याकडे लो अल्ट्रा पावर इंटरफेस असते जसे की झिगबी ब्लूटूथ यापैकी एक आणि बऱ्याचदा झिगबी असतं कारण झिगबी लहान सेंसर नोड आणि प्रोटोकॉल बनवण्यासाठी अत्यंत लोकप्रिय आहे जर तुम्ही हे वापरणार असाल तर सर्व स्टॅक तुम्ही कशाप्रकारे यावर रन कराल तुमच्याकडे मोठा एप्लीकेशन स्टॅक एमक्यूटीटी स्टॅक त्याच्या सर्व कमांड सहित आहे ज्यावर आपण चर्चा केली साहजिकच हे चालणार नाही म्हणून तुम्हाला अशाच प्रकारच्या दुसऱ्या एखाद्या प्रोटोकॉलचा विचार करावा लागेल ज्याला एमक्यूटीटी एस असे म्हणतात एमक्यूटीटी एस हे एम्बेडेड प्लॅटफॉर्मवर रन होते जर तुम्ही मला विचारलात एमक्यूटीटी एस काय आहे तर एमक्यूटीटी जो सेन्सर नेटवर्कसाठी वापरला जातो हा झिगबी ऑप्टिमाइझ करण्यासाठी वापरतात जो ६ लो पॅन वापरतो मला वाटते तुम्हाला हे माहित असेलच कि ६ लो पॅन जो आयपीव्ही ६ जो लो पर्सनल एरिया नेटवर्कसाठी वापरतात आयपीव्ही ६ हा ६लो पॅनच्या रुपांतरणासाठी असतो आणि तुम्ही टीसीपी वापरू शकत नाही पण यूडीपी वापरू शकता पारंपारिक एमक्यूटीटी टीसीपी वापरते आणि तुम्ही प्रत्यक्षात यूडीपी वापरता हा लो बँडविड्थ वायरलेस सेन्सर नेटवर्कसाठी वापरतात आणि याची फ्रेम साइज खूप छोटी व साधी असते याची खासियत ही आहे की हा नॉर्मल एमक्यूटीटी ब्रोकरशी मिळताजुळता आहे साहजिकच तुम्ही जर याला सुसंगत बनवणार असाल तर हे इतके साधे सरळ नसणार आहे तुम्ही खूप छान सिस्टीम बनवली आहे आणि मी तुम्हाला चित्राद्वारे दाखवून देऊ शकतो की कशाप्रकारे तुम्ही एमक्यूटीटी एस सक्रिय करू शकता तुम्ही हे कशा प्रकारे करू शकता हे मी तुम्हाला चित्र काढून दाखवतो जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल तुमच्याकडे एमक्यूटीटी एस क्लाईंट आहे तो मी इथे ठेवतो तर आता एमक्यूटीटी एस गेटवे बद्दल बोलू जो संवाद साधतो ही खरोखरच खूप चांगली गोष्ट आहे की गेटवे हा सिस्टीमचा भाग आहे तर मी इथे हा बिंदू काढतो जो तुम्हाला सिस्टीमबद्दल प्रात्यक्षिक दाखवेल आणि तुम्ही अशा प्रकारे या गेटवेला हार्डवेअरच्या आतील बाजूस पाठवला आहे जेव्हा आपण एमक्यूटीटीच्या बाबतीत बोलू त्यावेळी अशा प्रकारच्या ब्रोकर हार्डवेअरबद्दल ही बोलू मी या सिस्टिमला रासबेरी पाई प्रमाणे संदर्भ देताना किंवा बीगल बोनचा संदर्भ देताना किंवा ओड्रॉईड ओड्रॉईड सिस्टमचा संदर्भ देताना आणि अशा प्रकारे लो पावर डिव्हाइसेस संदर्भ देऊ शकतो परंतु त्यांचे कार्य हे अगदी छोट्या असलेल्या डिव्हायसेस पेक्षा चांगले असते तुमच्याकडे हे एमक्यूटीटी क्लाईंटस असू शकतात मुख्यतः हा एक क्लाइंट आहे आणि हे अत्यंत चांगल्या प्रकारे गेटवेला कनेक्ट करतात आणि तुम्ही पाहू शकता कि हा युडीपी रन करू शकतो आणि या स्तरापर्यंत हा ६ लो पॅन रन करतो आयपीव्ही 6 हा लो पावर पर्सनल एरिया नेटवर्कसाठी आहे तेथे आर एफ सी हा आयपीव्ही ६ च्या अंमलबजावणीसाठी सातत्याने कार्य करतो 6 लो पॅन झीगबी वर उत्तम काम करते हा टीसीपी असू शकतो जर तुम्हास गेटवेद्वारे करायचे नसल्यास तुम्ही एमक्यूटीटी एस फॉर्वर्डरद्वारे करू शकता दुसरी एक शक्यता अशी आहे कि तुम्ही एमक्यूटीटी एस फॉर्वर्डर वापरू शकता आणि क्लाईंटस म्हणजे कशाप्रकारचे क्लाईंटस एमक्यूटीटी एस क्लाईंटस युडीपी आणि फॉर्वर्डर दोघांना जोडते फॉर्वर्डर बदलणार नाही परंतु युडीपी वरचा पॅकेट ब्रोकरकडे पाठवतो आणि ब्रोकर यामधून ते बदलेल आणि विशिष्ट माहिती कायम ठेवेल हि फक्त एक साधी फॉरवर्डिंग सिस्टम आहे तर हा युडीपी आहे ज्याद्वारे ते एका क्लाईंट कनेक्शनमध्ये रूपांतरित करते तर तुम्ही मुख्यतः हा प्रश्न विचारू शकता कि जर तुम्ही पॅकेट युडीपी वरून थेट पाठवू शकत असाल तर तुम्हाला फॉर्वर्डरची गरज का आहे तर हाच मुद्दा आहे जो कि मी तुम्हाला समजावून सांगू इच्छितो पुष्कळवेळा अशी परिस्थिती येते जेंव्हा तुम्ही हा प्रयत्न करून पाहू शकता कोणीही तुम्हाला असे करण्यापासून रोखणार नाही आपण कॉन्फिगर करण्यात आणि हुशारीने काही स्क्रिप्ट लिहिण्यास सक्षम असाल तर आपण हे का नाही करू शकत तर तेथे काही बोकर्स आहेत आणि तेथे गेटवे आहे तर अशाप्रकारे याचे काम चालत नाही मग एमक्यूटीटी एसची काय खासियत आहे तुम्हाला येथे अगोदरच एक समस्या आहे एमक्यूटीटी एस प्रोटोकॉल मध्ये जो एका छोट्याशा सिस्टीमवर रन होतो त्याला प्रत्यक्षात गेटवे शोधावा लागतो गेटवे कुठे आहे हे शोधावं लागतं कारण गेटवेचा शोध खूप महत्त्वाचा आहे एकतर गेटवेला नियमितपणे ब्रॉडकास्ट करावे लागते किंवा क्लायंटला ते शोधावे लागते एक तर क्लायंटला गेटवे शोधावा लागतो किंवा गेटवेला नियमितपणे प्रसारित करावे लागेल तर आपल्यासाठी खूप साधी गोष्ट म्हणजे गेटवेची जाहिरात आणतो तर हा गेटवेकडून येतो जो जाहिरात देतो हा एमक्यूटीटी एस आहे एमक्यूटीटी एस हा खूप महत्वाचा गेटवे आहे आणि जर समजा तुम्ही क्लाइंट असाल आणि जर तुम्ही काही कारणामुळे गेटवे शोधात असाल तर तुम्हाला काही गोष्टी टोपीमध्ये ठेवाव्या लागतील जर तुम्ही शोधात असाल कि एमक्यूटीटी एस क्लाइंट कोण आहे हा भाग थोडासा मोठा होईल खरेतर आपण गेटवे सर्कल पेक्षा जास्ती काही लिहू नये कारण गेटवे हा खूप शक्तिशाली आहे तेथे एमक्यूटीटी एस क्लाइंट आहे गेटवे सर्चला प्रतिक्रिया देण्यासाठी क्लाइंट जिडब्ल्यू इन्फो पाठवते आता त्यामुळे तुम्ही गेटवेच्या जाहिराती नियमितपणे प्रसारित करू शकता जर एमक्यूटीटी एस क्लाइंटने नियमित प्रसारणाची जाहिरात चुकवली तर हा गेटवे सर्च सुरू करतो ज्यासाठी गेटवे जिडब्ल्यू इन्फोला प्रतिक्रिया देतो तर हा त्याचा मूलतः अर्थ आहे येथे गेटवेबद्दल काही छान गोष्टी आहेत परंतु एमक्यूटीटीच्या गेटवे मध्ये हा प्रॉब्लेम आहे की तो अनेक सेन्सर नोडशी कनेक्टेड असतो ज्यामुळे त्याला या सेन्सर द्वारे डेटा मिळत असतो कारण तुम्ही 100 पेक्षा अधिक सेन्सर बद्दल बोलत आहात जो आपला डेटा प्रकाशित करू इच्छित आहेत क्लाइंट कोणत्या प्रकारचे एमक्यूटीटी एस क्लाइंट अनेक गेटवेशी कनेक्ट होतात ज्यामुळे लोड बॅलेंसिंग होतो मूलतः डेटा लोड बॅलन्सिंग ऑप्स म्हणजे डेटा व्यवस्थित बाहेर येत नाही तर मी पुन्हा एकदा हे सांगेन कि बॅलन्स बॅलन्सींग करणे शक्य आहे आता तुम्ही पाहू शकता कि हे खूप चांगले आहे तेथे आणखी एक गोष्ट आहे कि जी तुम्ही लक्षात ठेवा कि हा गेटवे स्वतःहून ऑपरेट होतो माफ करा हा गेटवे दोन मोडमध्ये ऑपरेट होतो योग्य गेटवे ऑपरेट होतो मी हे पुसून टाकतो आणि दुसऱ्या शिटकडे वळतो आणि त्यानंतर एमक्यूटीटी एस गेटवे असे आपण पुन्हा लिहू आणि हा कशाला जोडतो हा जोडला जातो एमक्यूटीटी ब्रोकरशी एस ब्रोकरशी नाही परंतु सामान्य ब्रोकर सामान्य ब्रोकरशी जोडला जातो आणि एमक्यूटीटी एसला एमक्यूटीटी क्लाईंटकडून अनेक कनेक्शन मिळतात आणि अशाप्रकारे हे क्लाइंट १ क्लाइंट २ असे मिळतात तर इथे मला हा एक एरो ठेवू द्या आणि दुसरा इथे दाखवू द्या आता तुम्ही हे दोन प्रकारे करू शकता तुम्ही सर्वर आणि ब्रोकर दरम्यान प्रत्येक क्लाइंटसाठी कनेक्शन करता जर तेथे एक क्लाइंट कनेक्शन करत असेल तर तेथे एक कनेक्शन असते जर तेथे एन क्लाइंट असतील तर एमक्यूटीटी आणि ब्रोकर दरम्यान कनेक्शन असते याला ट्रान्सपरंट मोड असे म्हणतात दुसरा एक मोड आहे ज्याला एकत्रित मोड असे म्हणतात हा एमक्यूटीटीच्या गेटवेचा आणखी एक मोड आहे जो एकत्रित मोडशी संबंधित आहे तर चित्र खूप साधे सरळ आहे आता मी काहीतरी करून चित्र बाजूला काढून टाकतो त्यामुळे मी आता एक नवी शीट घेतो मी एमक्यूटीटी गेटवे घेतो आणि अनेक क्लाईंटस जोडले जात आहे तुमच्याकडे एकच कनेक्शन आहे जे एमक्यूटीटी ब्रोकरशी जोडत याला एकत्रित मोड असे म्हणतात आणि येथे एक शेवटचा पॉईंट तेजस्विनीशी बोलत होतो हि गोष्ट वास्तविकपणे झाली तर आपण अशा अनेक मनोरंजक गोष्टी करू शकतो एमक्यूटीटी एस वास्तविकपणे याला सपोर्ट करत हे सांगतो की तुम्ही ओरिजनल एमक्यूटीटी प्रोटोकॉलकडे लक्ष द्या ओरिजनल एमक्यूटीटी प्रोटोकॉल प्रत्येक टॉपिकसाठी टॉपिक आणि मेसेज देत तुम्ही टॉपिक आणि मेसेज दोन्ही एमक्यूटीटीला देता तुम्ही एमक्यूटीटी एस मध्ये कशासाठी प्रत्येक वेळी टॉपिक पाठवता तुम्ही काय करता तुम्ही फक्त एकदाच टॉपिक आयडी सहित पाठवता आणि त्यानंतर तुम्ही आयडी पासून सुरुवात करता तो आयडी तुम्ही इतर कोणत्याही टॉपिकला वापरत नाही आणि डेटा प्रकाशित करत राहता किंवा डेटा सबस्क्राईब करत राहता जो याचा स्पष्ट दर्शक आहे आणि पुन्हा एकदा परिस्थिती स्पष्ट करता जी आपण सेन्सर नेटवर्कसाठी ऑप्टिमाईझ केली आहे आणि एमक्यूटीटी एस प्रोटोकॉलपासून दूर असलेली किल्ली मर्यादित वातावरण आहे टॉपिक आयडीला सुलभ करण्यासाठी हा टॉपिक आयडी एकदा वापरला जातो आणि टॉपिक आयडीचा पुनर्वापर केला जातो कारण त्याची गरज आहे व असे करण्यामागे दोन गोष्टी आहेत की एक हा टॉपिक खूप मोठा आहे आणि त्यानंतर येथे लहान टॉपिक आहे तुम्ही दोन्ही वापरू शकता आयडी या एकतर लहान आयडी असतात किंवा मोठ्या आयडी असतात आयडी वापरण्याची शक्यता सुलभ करण्यासाठी आणि त्यानंतर टॉपिक प्लस मेसेज ऐवजी टॉपिक आयडी प्लस मेसेजवापरले जाते एमक्यूटीटी एस एका अतिरिक्त संदेश संचास सपोर्ट करते त्याला रजिस्टर असे म्हणतात हे एखाद्या क्लाइंटने प्रकाशित करणे आवश्यक आहे अशा टॉपिकची नोंदणी करण्यासाठी क्लाइंट एखाद्या टॉपिकवर इच्छुक असलेल्या टॉपिकची नोंदणी करणे ज्यास क्लाइंट प्रकाशित करू इच्छितो आणि जर तुम्ही रजिस्टर मेसेज पाठवला तर त्याबदल्यात तुम्हाला रेजैक मिळते जो तुम्हाला संपूर्ण हे करू देतो आणि पुन्हा कि मध्ये असलेली सुलभता कपात करतो येथे कि काय आहे बँडविड्थ मध्ये कपात एमकयुटीटी ओऍसिस स्टॅंडर्डने दिलेल्या मूळ ऍब्स्ट्रॅकटकडे जाऊ या यामध्ये आपण चर्चा केलेल्या सर्व गोष्टी आहेत हा एमक्यूटिटीचा मुख्य मुद्दा आहे तर आता आपण एमक्यूटीटीच्या सुरक्षेबद्दल थोडं समजून घेऊया मी यावर फार सविस्तर न बोलता एमक्यूटीटीच्या सिक्युरिटीवर आपण प्रात्यक्षिक पाहू आणि तुम्हाला प्रात्यक्षिक पाहून सर्व काही समजेल परंतु त्याआधी ओपन एसएसएल कडे वळा तुम्ही एचटीटीपीएस कूल कोलन डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू ओपन एस एस एल ओआरजी www org येथे अवश्य भेट दिली पाहिजे मला वाटते की एकतर टीएलएस किंवा डाटाग्राम ट्रान्सपोर्ट लेयर सिक्युरिटी हि ट्रान्सपोर्ट लेयरची किल्ली आहे हे दोन प्रोटोकॉल आहेत जे तुम्हाला एमक्यूटीटी क्लाइंट आणि ब्रोकर यांमध्ये अत्यंत सुरक्षित प्रकारे कम्युनिकेशन करून देतात सुरक्षितपणे म्हणजे तुम्ही जर एप्लीकेशन लेयर घेतला जो एमक्यूटीटीवर रन होत असेल तर तुमच्याकडे सेशन लेयर असतो ज्याला सेशन की लागते आणि तुमच्याकडे ट्रान्सपोर्ट लेयर जो मुख्यतः टीसीपी किंवा युडीपी प्रमाणे असतो तुम्ही मुख्यतः टीसीपी आणि युडीपी अत्यंत सुरक्षित पद्धतीने वापरता जो मुख्यतः ट्रान्सपोर्ट लेअरची सिक्युरिटी करतो आणि एकतर तुम्ही टीसीपी टीएलएस वापरता किंवा जर तुम्ही डीटीएलएस होण्यासाठी यूडीपी वापरता मी असे म्हणेन की ट्रान्सपोर्ट लेयरमध्ये तुम्हाला सर्वात सुरक्षित कम्युनिकेशन करता येते तर तुम्हाला कसे कळेल की तुम्ही सुरक्षितपणे कम्युनिकेशन करत आहात तुम्ही एचटीटीपी न वापरता तुम्ही आता एचटीटीपीएस यापुढे वापराल हा स्पष्ट संकेत देतो की यापुढे टीएलएस एचटीटीपी कनेक्शनमध्ये खूप महत्वाची जबाबदारी पार पाडणार आहे याचा अर्थ असा होत नाही की युडीपी ते करू शकत नाही कारण मी इथे नमूद करू इच्छितो की टीएलएस सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती युडीपी सोबत बरोबरीने चालते परंतु ओपन एसएसएल काय आहे हे तुम्हाला काय मदत करु शकते आणि तुम्ही याकडे सुरक्षेच्या दृष्टीने का पाहिले पाहिजे आपल्याला फक्त हे एक चित्र लक्षात घ्यावे लागेल तर मी ओपन एसएसएल लिहेन आणि मी एक चित्र काढेन व अपेक्षा ठेवतो कि तुम्ही ओपन एसएसएल समजून घेण्यासाठी लक्षात ठेवाल तर ओपन एसएसएल काय आहे ओपन एसएसएल एखाद्या बॉक्सप्रमाणे आहे ज्यामध्ये टूलकिट असते ज्याप्रमाणे एखाद्या टूलकिट मध्ये स्क्रू ड्रायव्हर्स कटींग प्लायर्स राइट नोज प्लायर्स असे खूप काही असतेतसेच ओपन एसएसएल हि क्रिप्टो क्रिप्टोग्राफिक टूलकिट आहे हा टूलकिट खूप काही गोष्टी करू शकतो हा प्रोटोकॉल नाही कृपया लक्षात घ्या कि ओपन एसएसएल प्रोटोकॉल नाही पण प्रोटोकॉल ओपन एसएसएल वापरू शकतो परंतु ओपन एसएसएल हा स्वतः प्रोटोकॉल नाही कारण ओपन एसएसएल पूर्णपणे एक टूलकिट आहे मग ओपन एसएसएल बद्दल काय चांगले आहे हा ओपन सोर्स आहे त्यामुळे याला ओपन एसएसएल असे म्हणतात हा अत्यंत मजबूत असे व्यावसायिक ग्रेड असलेले टूलकिट टिएलएस ट्रान्सपोर्ट लेयर सेक्युरिटीसाठी प्रदान करतो आणि सॉकेट्स लेयर एसएसएल प्रोटोकॉल सुरक्षित करतो हे प्रोटोकॉल्स आहेत व हा त्याचा महत्वपूर्ण मुद्दा हे मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर हि सामान्य क्रिप्टोग्राफिक लायब्ररी आहे आणि तुम्ही यामध्ये खूप काही पाहू शकता खर तर हि खूप सक्रिय वेबसाइट आहे ज्यामध्ये भरपूर अपडेट्स येतात ओपन एसएसएलच का मी ओपन एसएसएलच एवढा गाजावाजा का करतोय मला तुमचे लक्ष एका चित्राकडे वेधायचे आहे जो मी एमक्यूटीटी मध्ये काढणार आहेयामुळे तुम्हाला हे समजेल कि एमक्यूटीटी क्लाइंट का महत्वाचे आहे एमक्यूटीटी क्लाईंट जो एमक्यूटीटी ब्रोकरला जोडतो तर तुम्ही काय कराल तुम्ही प्रकाशन करण्यापूर्वी तुम्ही येथे ब्रोकरचा आय पी ऍड्रेस निर्दिष्ट कराल समजा तुम्ही एक उदाहरण घेतले १० ११४ १६ हा एका क्लाईंटचा आय पी ऍड्रेस असेल तर १० १ १७ हा एका ब्रोकरचा आय पी ऍड्रेस असतो तर प्रश्न हा आहे कि समजा या प्रकरणात डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू एमक्यूटीटी नाही मी उदाहरण म्हणून एक नाव घेतो तर उदाहरण म्हणून एनपीटीइएल डॉट एक्झाम्पल घेऊ डॉट एमक्यूटीटी हे एमक्यूटीटी ब्रोकरचे नाव आहे तर आपण याला एमक्यूटीटी डॉट ब्रोकर असे म्हणूया तर आता तुम्ही काय करणार आहात आता याला एनपीटीईएल डॉट एक्झाम्पल डॉट एमक्यूटीटी डॉट क्लाइंट असे दोन नाव देऊ सर्वप्रथम काय होईल तर जेंव्हा क्लाइंटला ब्रोकरशी जोडायचे असेल तर तो एनपीटीईएल डॉट एक्झाम्पल हे नाव देईल या प्रकरणात काय होईल डीएनएस किक इन करेल आणि आयपी नाव ऍड्रेस रिजॉल्व करेल आणि तेथे या ऍड्रेसशी संबधित एक ऍड्रेस रेकॉर्ड आहे तर डीएनएस ऍड्रेस रेकॉर्ड फेच करून तो एमक्यूटीटी क्लाईंटला दिला जातो क्लाईंट यावर आधारित कनेक्शन करतो आणि याला हा आयपी ऍड्रेस मिळतो कारण ऍड्रेस रेकॉर्ड तुम्हाला ऍड्रेसचे म्यॅपिंग प्रदान करतो तेंव्हा तो विशिष्ट ऍड्रेस येतो आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तुम्हाला खात्री आहे का क्लाइंटला खात्री आहे का कशाप्रकारे क्लाइंट खात्री करतं की हा सर्व्हरशी कनेक्टेड आहे हे कशा प्रकारे सर्व्हरशी जोडत नाही दुसऱ्या भाषेत सांगायचे झाले तर तेथे एक शक्यता आहे की एक माणूस मध्ये आहे जो आय पी ऍड्रेस १० ११४ १ १८ देऊन अपहरण करत आहे आणि क्लाईंट आता हल्लेखोरांशी जोडत तर प्रत्यक्षात काय होत जेव्हा डीएनएस बाहेर जातो तेंव्हा हा हल्लेखोर ऐकतो आणि त्वरित प्रतिक्रिया देतो पहिला हल्लेखोर हा खूप आक्रमक असतो जेव्हा डीएनएसची रिक्वेस्ट बाहेर फेचिंगसाठी रिझॉल्व्हरकडे जाते तेंव्हा काहीही नाही परंतु रिझॉल्व्हर जेव्हा डीएनएसला विनंती करतो तेव्हा हल्लेखोर ब्रोकर रिस्पॉन्स करण्याच्या आधी रिस्पॉन्स देतो आणि आयपी देतो आणि एमक्यूटीटी क्लाइंट त्या गोष्टी ब्रोकर समजून हल्लेखोराला देतो आणि हल्लेखोराशी जोडला जातो आता असे समजू की हा ब्रोकर आहे आणि ब्रोकरच्या ऐवजी हल्लेखोरापासून प्रकाशनाची सुरुवात होते लोकांना हे माहित होते आणि लोकांना समजून येते की हे थांबवायला हवे तर आपण डीएनएस का वापरावे डीएनएस सेक हा सुरक्षित डीएनएस ही अडचण दूर करू शकतो परंतु आपण पाहू की डीएनएस सेक कसा काम करतो सर्वप्रथम डीएनएस सेक कार्य करतो कारण क्लाइंट हा रूटवरून येणाऱ्या एमक्यूटीटीच्या खाली असणाऱ्या वास्तविक सर्वर खालून येणाऱ्या प्रमाणपत्राना पाहत नाही तर हा प्रत्येक वेळी प्रमाणपत्रांची फेर तपासणी करतो की हे प्रमाणपत्र मुळांपासून शीर्षस्थानापासून सुरू होणार्या प्रत्येक आणि प्रत्येक पातळीवर प्रत्यक्षात जुळतात की नाही सर्व स्तरापर्यंत डीएनएस साम्य प्रत्येकाशी जुळले पाहिजे याची खात्री झाली पाहिजे की डीएनएस प्रत्येकाशी जुळते की नाही हा भाग तर होईल परंतु तुम्ही वास्तविकता हल्लेखोराला सुद्धा प्रतिक्रिया देता हल्लेखोर देखील तुम्हाला प्रमाणपत्रा नंतर प्रमाणपत्र देतो जे मुख्यतः कुठे जुळत नाही मग तुम्ही ब्रोकरला कनेक्ट करता किंवा डीएनएस सेक वापरून ही समस्या सुटणार नाही त्यामुळे लोकांमध्ये डीएनएस सेक प्रकार सोडून दिले जातात आणि हा निर्णय घेतला जातो कि जे काही करायचे असेल ते फक्त ओपन एसएसएलच्या संदर्भातच असेल आणि त्यामुळे ओपन एसएसएल मधील सुरक्षा हे खूप महत्त्वाचे टूलकिट आहे तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे आणि त्यासाठी एमक्यूटीटीएस सिक्युरिटी संबंधित सेटिंगकडे लक्ष दिले पाहिजे आता मी माझ्या लॅपटॉप वर असलेल्या प्रात्यक्षिकाकडे आपण वळू आणि आपण लगेच काही प्रात्यक्षिक पाहू की कशाप्रकारे आपण सुरक्षा संबंधित गोष्टी हाताळू शकतो मी तुम्हाला थोडक्यात सारांश सांगतो आणि लगेच काही महत्त्वपूर्ण गोष्टीही सांगतो येथे तीन मुख्यतः मार्ग आहेत ज्याच्या द्वारे तुम्ही एमक्यूटीटी ब्रोकर सुरक्षित करू शकता या संबंधित सर्व सेटिंग्सबद्दल आपण जी काही चर्चा केली ती एमक्यूटीटी ब्रोकर बद्दल होती सर्वप्रथम तुम्ही क्लाइंट आयडी प्रेफीक्स तयार करा जी अत्यंत महत्वाची पायरी आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रमाणीकरण ज्याचा अर्थ आहे कि युजरनेम आणि पासवर्ड वापरा तिसरी गोष्ट म्हणजे प्रमाणपत्र डिजिटल प्रमाणपत्राचा प्रमाणीकरणासाठी वापर करणे तसेच सेशन बनवणे आणि या गोष्टीची खात्री करतो कि डेटा एन्क्रिप्ट केला जातो व क्लाइंट आणि ब्रोकर दरम्यान पाठवला जातो आता तुम्ही जर प्रमाणपत्राचा विचार केला तर प्रात्यक्षिक सुरु करण्यापूर्वी प्रमाणपत्रातील ३ एंटीटी आणि ओपन एसएसएल लक्षात ठेवा जेंव्हा तुम्ही प्रमाणपत्राबद्दल बोलता तेंव्हा तुम्ही ओपन एसएसएल टूलकिट बद्दल बोलता एक ज्याला सर्टिफिकेट ऍथॉरिटी असे म्हणतात दुसरा सर्वर असतो तुमच्या मते एमक्यूटीटी सर्वर कोणता असतो मी सर्वर हा शब्द का वापरतोय मी याच्यापेक्षा एमक्यूटीटी ब्रोकर आणि क्लाईंट हे नाव वापरतो जेंव्हा मी क्लाईंट म्हणजे एमक्यूटीटी क्लाईंटबद्दल बोलतो तेंव्हा ओपन एसएसएल कमांडलाइन मधील कमांड तुम्हाला या ३ एंटीटीसाठी प्रमाणपत्र बनवू देतात तुम्हाला सर्टिफिकेट अथॉरिटी हवी आहे कारण हे स्वतंत्रपणे क्लाइंटला सुचित करणार आहे कि ते योग्य सर्व्हरशी जोडले जात आहे की नाही लक्षात ठेवा डीएनएससेक मध्येही तुम्ही वरच्या स्तरापासून ते तळापर्यंत तुम्ही सर्टिफिकेट व्हेरिफाय केल्यानंतरही तुम्ही सर्टिफिकेट कडे पाहू शकता हे त्या सर्टिफिकेटला वाचवू शकत नाही जिथे ते दीर्घकाळ चालले होते ते प्रत्यक्षात हल्लेखोराकडून आले असावे इथे एक स्वतंत्र सर्टिफिकेट अथोरिटी आहे जी प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी व्हेरिफाय करते आणि क्लायंटला सर्व्हरशी जोडून देते आणि क्लाइंट एका योग्य सर्व्हरशीजोडत आहे म्हणून संतुष्ट होतो येथे एक शक्यता आहे की सर्वर ही गोष्ट चेक करू शकतो की तो योग्य क्लाइंटला जोडलेला आहे की नाही तरीही हा पर्यायी आहे परंतु हे स्वतंत्र आहे हे लक्षात ठेवा तर हे महत्त्वाचे घटक आहेत तुमच्याकडे सर्टीफिकीट अथॉरिटी आहे आणि त्यानंतर एक सर्वर आणि क्लाइंट आहे चला तर पाहूया या सर्व गोष्टी कशा प्रकारे होतात आणि आपण ते पाहू शकता कि वास्तविक प्रात्यक्षिक ज्यामध्ये संपूर्ण सिस्टीम सर्टिफिकेट्स अत्यंत चांगल्या प्रकारे वापरत आहे त्यामुळे आम्ही लॅपटॉपवर प्रात्यक्षिकाकडे जाण्यापूर्वी तुम्ही लक्षात घ्या की आपण सर्व मॉस्किटो वापरणार आहोत हा मॉस्किटो सर्वर आहे परंतु ब्रोकर आणि पाहो हे क्लाइंट आहेत ज्यामध्ये सर्व बदल मॉस्किटो डॉट कॉम येथे केले जातात कृपया या फाईलचे नाव लक्षात ठेवा आणि हे त्याचे भाग आहेत प्रात्यक्षिकाचा क्रम हा क्लाइंट आयडीने सुरुवात होतो व पासवर्डने संपतो त्यानंतर ब्रोकरसाठी सर्टिफिकेट आधारित कॉन्फिगरेशन वापरले जाते चला तर मग पहिल्यांदा सुरूवात करूया प्रथम दुसर्या स्क्रीनवर जाऊ येथे आपण पहात असलेली स्क्रीन सुरु होत आहे तर आपण हळू हळू पुढे जाऊ या आता मुख्यतः आपण क्लाइंट आयडीने प्रकाशनाची सुरुवात करणार आहोत ज्याला आपण सी वन सेन्सर असे म्हणतो हा टॉपिक एमक्यूटीटी आहे मेसेज हॅलो आहे तर येथे काय झाले आहे ते आपण यशस्वीरित्या झालेले पाहू शकता तर आता आपण क्लाइंट प्रिफिक्स काढून पुन्हा प्रसारित करणार आहोत तर तुम्ही पाहू शकता मॉस्किटो डॉट कॉम क्लाइंट प्रिफिक्स तुम्ही कन्फिगर करू शकता तर ती फाईल उघडा आणि त्या फाईल मध्ये काय झाले आहे ते पहा तर तुम्ही येथे पाहू शकता या ठिकाणी आपण कर्सर घेऊया अगदी इथेच आपण कर्सर घेऊ तुम्ही इथे कर्सर पाहू शकता जो क्लाइंट प्रिफिक्स सी १ दाखवतो आहे याचा अर्थ इथे सी १ आहे तर हे अस्पष्टतेमुळे सुरक्षिततेसारखे काहीतरी आहे म्हणून हा सर्वात सोपा काहीतरी आहे परंतु ते सुरक्षित ठेवा हा डेमोचा पहिला भाग आहे दुसरी गोष्ट पासवर्डशी संबंधित आहे पासवर्ड मिळविण्यासाठी आता आपल्याला निनावी फॉल्सला अनुमती द्यावी लागेल जर हे खरे असेल तर आपण फॉल्स बनवतो आणि त्यानंतर तुम्हाला पासवर्ड फाईल बनवावी लागते आणि आपल्या या प्रकरणात आपण याला पासवर्ड डॉट टेक्स्ट असे म्हणतो आणि तेथे तुम्हाला पासवर्ड लिहावा लागतो तर तुम्ही पाहू शकता की नक्की काय होते येथे त्यामुळे आम्ही मॉस्किटो डॉट कॉन्फ मध्ये बदल करत आहोत तुम्ही मॉस्किटो पब पाहू शकता जो प्रिफिक्स वगळता सी १ आहे टॉपिक एमक्यूटीटीचा मेसेज हॅलो आहे त्यानंतर तुमच्याकडे सेंसर अंडरस्कोर सब हे युजरनेम आहे आणि फेच डेटा फँटॅस्टिक याचा पासवर्ड आहे जो उत्तमरीत्या कार्य करतो तर आता आपण पाहूया हे काढल्यानंतर काय होतं तर आपण हे काढून येथे चुकीचा पासवर्ड ठेवूया तुम्ही इथे पाहू शकता की याने कनेक्शन नाकारले आहे की नाही तर येथे बरोबर पासवर्ड कोणता आहे मला वाटते की हे आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे तर आपण येथे सुरुवात केली तर एक समस्या आहे चला तर आपण सुरुवात करूया माफ करा तुम्ही प्रत्येक वेळी मॉस्किटो डॉट कॉन्फ फाईलमध्ये बदल करता इथे काय महत्त्वाचे आहे डिमॉनला थांबवायचे आणि डिमॉन बरोबर सुरुवात करा आणि तुम्ही याचा परिणाम पाहू शकता हा आणखी एक धडा आहे ज्यामध्ये तुम्ही हे शिकलात की प्रत्येक वेळी तुम्ही कॉन्फिगरेशन फाईलमध्ये बदल केला तर तुम्ही डिमॉनपासून सुरुवात करू शकता कॉन्फरन्समध्ये केलेले बदल तुम्हाला फार लांब घेऊन जाणार नाहीत कृपया हे लक्षात घ्या या गोष्टी खूप साधे आहेत परंतु खूप महत्त्वाची जबाबदारी पार पाडणार आहेत आता तुम्ही काय केले पाहिजे ते म्हणजे कॉन्फ फाईलकडे जाऊन या तीन सेटिंग्स पहा तुमच्याकडे मुख्यतः सर्टिफिकेट आहेत त्यामध्ये पहिली जी आहे ती सीए सर्टिफिकेट जे तुम्ही इथे पाहू शकता दुसरी सर्वर सर्टिफिकेट आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे सर्वर की या तीन गोष्टी इथे आहेतलिसनर पोर्ट 1883 आहे आणि आता हे कसे कार्य करते ते पाहूया आता हे सर्टिफिकेट बनलेले आहेत तर तुम्हाला आता डिमॉनपासून सुरुवात करायला हवी तर आता आपल्याला सुरुवात करायला हवी कारण नंतर याचा काही परिणाम होणार नाही त्यामुळे आता आपण योग्य पासवर्ड आणि युजरनेम आणि सीए सर्टिफिकेट पाथ घेऊन सुरुवात करु तर सर्टिफिकेटला पाथ देवू होय हा मॉस्किटो सर्च सी आर टी आणि १८८३ बॅक फँटॅस्टिक असे नमूद झालेला पोर्ट योग्यरीत्या कार्य करतो हा सर्वोत्तम आहे आणि टीएलएस वापरतो आणि खरोखर याची संपूर्ण सिक्युरिटी इथे सक्रिय केलेले असते त्यामुळे हा पूर्णपणे सुरक्षित असतो कारण तुमच्याकडे क्लाइंट आयडी प्रीफिक्स असतो पासवर्ड असते आणि तुमच्याकडे सर्टिफिकेट इन्स्टॉल असतात ज्यामुळे आता फक्त टीएलएस पूर्णपणें कार्य करतो आता गोष्ट पूर्ण करण्यासाठी आपण सीए सर्टिफिकेट काढून टाकूया किंवा याला चुकीचा पाथ देऊया किंवा दुसरे काहीतरी प्रयत्न करूया ज्यामुळे याशिवाय प्रात्यक्षिक करण्यासाठी तुम्ही हे जोडले जाणार नाही याची खात्री घेता त्यामुळे तुम्ही याचा सारांश पाहू शकता तुम्ही याची खात्री घ्यायला हवी कि सर्वोत्तम सुरक्षा एमक्यूटीटी प्रोटॉकलसाठी सक्रिय केली जाईल आता मी सारांश मध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारला की मी कशा प्रकारे हे सर्व किचकट डिव्हाइसेसवर आनेन तुम्ही एका पर्यायचा विचार करू शकता तो म्हणजे आजचे मायक्रोकंट्रोलर तुम्हाला इंक्रीप्शन प्रोव्हाइड करतात ते तुम्हाला इन्क्रिप्ट करू देतात त्यांच्याकडे एइएस इंक्रीप्शन आहे सिमेट्रिक इंक्रीप्शन आहे जे हार्डवेअर मध्ये वापरणाऱ्या एइएस इंक्रीप्शन प्रमाणे असते तर फॅक्टरी मधून बाहेर पडण्यावेळेस आपण कदाचित ही की लावावी आणि त्यानंतर शक्य असलेल्या तंत्रात बूटस्ट्रॅप वापरुन की बदलण्याचा आणखी एक मार्ग असावा आणि हे करण्याचे खूप मोठे मार्ग आहेत तर कृपया एमक्यूटीटी एस क्लाइंट सारख्या मर्यादित उपकरणावर आपल्याकडे किमान डेटा इंक्रीप्शन असणे आवश्यक आहे हे सुनिश्चित करण्यासाठी डिफॉल्ट हे एइस कि बदलासाठी बूट्स ट्रॅपिंग तंत्र पाहावे लागते आणि येथे दुसरी शक्यता अशी आहे की तुम्ही सेशन राखून ठेऊ शकता जर तुम्ही डेटा प्रसार करत असाल तरतुम्हाला हे माहीत असणे आवश्यक आहे की टीएलएस आपल्यानंतर कनेक्शन स्थापित करण्याच्या दृष्टीने ओव्हरहेड आहे डेटा प्रसारित करण्यापूर्वी तेथे मूलभूत हैंडशेक असते टिएलएस हा खूप मोठा हैण्डशेक प्रोटोकॉल आहे तुम्ही जेव्हा सर्टिफिकेट देवाण घेवाण करता त्यावेळेस क्लाइंटचे व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट ऍथॉरिटी चित्रात येते आणि सर्व काही व्यवस्थित असेल तर आपण जोडू शकतो आणि सर्व काही म्हणजे तिथे हँडशेक संबंधित आहे जर आपण हॅन्डशेक पार्ट वापरला नाही तर ब्रोकर आणि क्लाइंट दरम्यान भरपूर डेटा प्रसारित करावा लागतो आणि प्रत्येक वेळी तुम्हाला टिएलएस रन करावा लागतो त्यामुळे एमकयुटिटीकडे पर्याय आहेत जो तुम्हाला होल्ड करण्याची परवानगी देतो तुम्ही जर हॅन्डशेक केला तर तुम्ही सेशन कि कायमची तुमच्याकडे ठेवू शकता आणि त्यानंतर ती सेशन कि पुढच्या सर्व प्रसारणासाठी वापरू शकता तर या रोमांचक आयओटी प्रोटोकॉलची क्षमता पूर्णपणे समजण्यासाठी एमक्यूटीटी स्पेसिफिकेशनमधील सुरक्षिततेवरील धडा अन्वेषण करा